या सेशनमध्ये आपले स्वागत आहे आपण टेस्टिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामवर आपली चर्चा सुरू ठेवू जरासे आठवून बघा की मागील सेशनमध्ये आपण म्हटले होते की ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडाइम मध्ये अशी आशा होती कि हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडाइम हा टेस्ट खूप सोपी करेल कारण ऑब्जेक्ट ओरिएंटेशन खूप चांगल्या प्रकारे तयार केलेल्या प्रिन्सिपल वर चालते परंतु आपण असे पाहत होतो की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्स मध्ये सादर केलेल्या विविध फीचर्स मुळे टेस्ट करणे कठीण होते किंवा ते नवीन प्रकारचे बग निर्माण करतात ज्यांना वेगवेगळ्या टेस्ट धोरणांची आवश्यकता असते आपण आपली चर्चा पुढे चालू ठेवूया इनहेरिटेन्स हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडाइम चे प्रमुख वैशिष्ट्यआहे आणि इनहेरिटेन्स हे कोडचा रियूझ करण्यास मदत करते बेस क्लासमध्ये कोड रिटर्न केल्यावर कोड डीरहाईवड क्लास मध्ये पुन्हा वापरला जातो तर प्रश्न असा आहे की जर मेथड्स बेस क्लासमध्ये तपासल्या गेल्या असतील तर डीरहाईवड क्लास इनहेरिटेन्स झाल्यावर त्या मेथड्स पुन्हा टेस्ट केल्या पाहिजेत का आपण मागील सेशनमध्ये पाहिले होते की इनहेरिटेड मेथड्सची री टेस्टिंग हे एक्ससेप्शनल आहे त्यामुळे सर्व इनहेरिटेन्स मिळालेल्या मेथड्स जरी बेस क्लासमध्ये उत्तम वर्क करत असल्या तरी त्या डीरहाईवड क्लास मध्ये योग्यरित्या वर्क करणार नाहीत याची ग्यारंटी नाही आणि म्हणून इनहेरिटेड मेथड्सची डीरहाईवड क्लास मध्ये पुन्हा टेस्ट करावी लागेल तर जर हा तुमची क्लास चा पदानुक्रम असेल तर हा एक बेस क्लास आहे आणि नंतर फर्स्ट लेव्हल डीरहाईवड क्लास मध्ये नवीन डेटा आणि मेथड्स सादर केल्या जातात आणि नंतर या दोन्ही मेथड्स सेकंड लेव्हल डीरहाईवड क्लासद्वारे इनहेरिटेन्सने प्राप्त केल्या जातात आणि सर्व मेथड्स त्याद्वारे इनहेरिटेन्सने बेस लेव्हल क्लास ने प्राप्त केल्या जातात लीफ लेव्हल क्लासेसची पुन्हा टेस्ट घ्यावी लागते तुम्हाला आठवत असेल तर आपण मागे म्हणालो होतो की पुन्हा टेस्ट घेणे आवश्यक आहे कारण हा युसेज कॉन्टेक्सट चा एक नवीन नियम आहे न्यू युसेज कॉन्टेक्सट या कॉन्सेप्ट द्वारे अर्थ असा आहे की डीरहाईवड क्लास मध्ये नवीन क्लास व्हेरिएबल्स इंट्रोड्यूस केले जाऊ शकतात डीरहाईवड क्लास मध्ये नवीन मेथड्स असू शकतात आणि हा नवीन कॉन्टेक्सट आहे ज्यामध्ये इनहेरिटेड मेथड्स वापरल्या जातील आणि म्हणून त्यांची टेस्ट करणे आवश्यक आहे आणि हे वेयुकर च्या अँटीकॉम्पोझिशन आँक्झिओम द्वारे पुढे आले आहे तर अप्पर लेव्हलवरील मेथड्स ची योग्य बिहेविअर ही लोवर लेव्हलवरील क्लास मध्ये वर्क होईल याची ग्यारंटी देत नाही आपण एक उदाहरण पाहू या आपल्याकडे बेस क्लास A आहे येथे क्लास व्हेरिएबल x ची व्हॅलू 100 आहे आणि नंतर आपल्याकडे m हि मेथड आहे जी x ची व्हॅलू हॅण्डल करते परंतु नंतर हे सुनिश्चित करते की ती व्हॅलू नेहमी 100 पेक्षा जास्त आहे आणि m मेथड योग्यरित्या वर्क करण्यासाठी ती नेहमी 100 असणे आवश्यक आहे परंतु नंतर जेव्हा ती क्लास B मध्ये एक्सटेन्ड केली जाते तेव्हा एक नवीन मेथड m1 इंट्रोड्यूस करण्यात येते परंतु नंतर येथे प्रोग्रामर ज्याने क्लास A चा क्लास B मध्ये एक्सटेन्ड केला त्याने हे केले असावे म्हणून x100 असेल या इंव्हेरिएंट कडे लक्ष देऊ नका म्हणून x1 असे केले आहे आणि म्हणून m1 मध्ये करेक्ट्ली वर्क करणारा m हा एकदा कॉल केला की फेल होईल एक्स्टेंडेड क्लास B मध्ये m ही मेथड फेल होईल त्यामुळे m1 च्या एक्झेक्युशन मुळे A हा बग m मध्ये निर्माण होतो आणि म्हणून जोपर्यंत आपण एक्स्टेंडेड क्लास B मध्ये m ची टेस्ट घेत नाही तोपर्यंत आपल्याला तो बग शोधता येणार नाही हे दुसरे उदाहरण आहे येथे आपल्याकडे क्लास A आहे जो m1 आणि m2 या दोन मेथड्सचा आहेत आणि m हा m2 मेथड्स कॉल करतो आणि क्लास B जो एक्स्टेंडेड झाला आहे तो m2 ची मेथड ओव्हरराइड करतो तर आता डायनॅमिक बाइंडिंगमुळे क्लास B च्या संदर्भात m ला कॉल केल्यावर क्लास B हा m2 ला कॉल करेल म्हणून क्लास A च्या संदर्भात m योग्यरित्या वर्क करत असले तरीही क्लास B मध्ये इनहेरिटेन्स मिळाल्यावर mm2 ला कॉल करते परंतु m2 हा क्लास B मध्ये m2 ला बाइंड आहे आणि म्हणून m हा क्लास B मध्ये फेल होऊ शकतो तर आपण इतर अनेक उदाहरणे तयार करू शकतो ज्यामुळे बेस क्लासमध्ये योग्यरित्या वर्क करणारी मेथड डीरहाईवड क्लास मध्ये योग्यरित्या वर्क करू शकत नाही मी आता तुम्हाला स्वतः काही उदाहरणे तयार करण्याची विनंती करतो जिथे मेथड हि बेस क्लासमध्ये योग्यरित्या वर्क करते परंतु नंतर जेव्हा एक्सटेन्ड केली जाते तेव्हा ती मेथड फेल होते तेव्हा तुम्हाला मेथड्सचे कसे का आणि पुन्हा रेटेस्टिंग करणे आवश्यक आहे हे समजेल कृपया हा प्रयत्न करा आणि अर्थातच जर डीरहाईवड क्लासमध्ये एखादी ओव्हरराइड मेथड असेल तर अर्थातच ओव्हरराइड केलेल्या मेथड्सची टेस्ट करणे आवश्यक आहे डीरहाईवड आणि ओव्हर रिडन मेथड्स द्वारे इंट्रोड्यूस केलेले स्मॉल चेंज असू शकतात म्हणून जर आपण ते डीरहाईवड क्लास मध्ये पाहिले तर आपल्याला सर्व नवीन मेथड्स निश्चितपणे टेस्ट करण्याची आवश्यकता आहे कारण या मेथड्स प्रथमच रेटेस्ट केल्या जातील आणि सर्व इनहेरिटेन्सने मिळालेल्या मेथड्स टेस्ट होतील कारण या इनहेरिटेन्सने मिळालेल्या मेथड्सचा डीरहाईवड क्लास मध्ये युझ केला जाईल आणि सर्व ओव्हररिडन मेथड्स रिडिफाइनड मेथड्स टेस्ट केल्या पाहिजेत तर याचा अर्थ असा आहे की डीरहाईवड क्लासच्या सर्व मेथड्स टेस्ट केल्या पाहिजेत तर ऑब्जेक्ट ओरिएंटेशन हे एका टेस्टसाठी आहे जो इनहेरिटेन्सशी संबंधित आहे तोपर्यंत टेस्ट एफर्ट कमी करण्यात कोणताही फायदा देत नाही आता रिग्रेशन टेस्ट म्हणजे काय ते बघूया आपण क्लासच्या हिरारची मध्ये जर टॉप लेव्हल क्लास मधील मेथड्स मध्ये थोडासा बदल केला तर आपल्याला इतर क्लास मध्ये काय करावे लागेल आपण फक्त टॉप लेव्हल क्लास मधील मेथड्स ची टेस्ट घेऊ शकतो आणि ती तिथेच सोडू शकतो किंवा क्लास हिरारची मधील प्रत्येक क्लासमध्ये समान मेथड सर्व क्लास हिरारची मध्ये टेस्ट करावी लागेल का तर दुर्दैवाने जर आपण थोडासा बदल केला तर म्हणूया की show address ही बेस क्लास मधील एक मेथड आहे जी या सर्व क्लासेसमध्ये इनहेरिट केलेली आहे आता आपण असे म्हणूया की मी एक ऍप्लिकेशन डेव्हलोप केल्यानंतर आपण बेस क्लास मध्ये आणि या मेथड्स मध्ये एक छोटासा बदल करतो मग आपण बेस क्लासमध्ये त्याची चांगली टेस्ट करून तिथेच सोडतो का नाही हिरारची मधील प्रत्येक क्लास ला सेम मेथड्स ची टेस्ट घ्यावी लागेल आपल्याकडे डीप क्लास हिरारची असल्यास आपल्याला खूप टेस्ट कराव्या लागतील आपण डीरहाईवड क्लास मध्ये असू शकतो आपण फक्त एक मेथड किंवा दोन मेथड्स किंवा काही डेटा व्हेरिएबल्स जोडू शकतो परंतु त्या सर्व इनहेरिटेन्सने मिळालेल्या मेथड्सची पुन्हा टेस्ट करावी लागेल आणि येथे काही प्रॉब्लेम होण्याची अधिक शक्यता आहे कारण बर्याच मेथड्स इंटरॅक्ट करतात ग्लोबल व्हेरिएबल्स हे एक प्रोसिजरल वर्क प्रोग्राम सारखे आहे जिथे आपल्याकडे ग्लोबल व्हेरिएबल्स असतील तर त्या सर्व मेथड्स त्यांच्याद्वारे इंटरॅक्ट करतात डीप हिरारचीच्या बाबतीत एन्केप्सुलेशन वीक होते तर जर आपल्याकडे डीप क्लास हिरारची असेल तर त्यावर काय उपाय असू शकतो तर एक गोष्ट अशी आहे की डीप क्लास हिरारचीमुळे बग्स येऊ शकतात परिणामी सॉफ्टवेअरची रिलायेबिलिटी कमी होते टेस्ट क्षमता कमी होते कारण खूप जास्त टेस्ट झाल्यामुळे खूप जास्त बदल करावे लागतात आणि इनकॅरेक्ट इनिशिअलायझेशन आणि फॉरगॉटन मेथड्सचा परिणाम होऊ शकतो म्हणून एक शक्यता अशी आहे की आपण क्लास हिरारची फ्लॅट करू शकतो परंतु नंतर त्याचा स्वतःचा प्रॉब्लेम देखील आहे त्यामुळे डीप क्लास हिरारची हा चांगलानाही आणि जर आपल्याकडे C सारख्या लँग्वेज प्रमाणे अनेक इनहेरिटेन्स असतील तर आपल्याकडे टेस्ट साठी बरेच कॉन्टेक्सट असू शकतात आता ऍबस्ट्रॅक्ट आणि जेनेरिक क्लास म्हणजे काय कोडचा रियूझ वाढवण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राममध्ये असणारे क्लास म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट क्लास परंतु नंतर आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लास हा अनेक मार्गांनी एक्सटेन्ड करू शकतो आणि म्हणून ऍबस्ट्रॅक्ट क्लास कधीही पूर्णपणे टेस्ट केलेला मानला जाऊ शकत नाही तर ऍबस्ट्रॅक्ट क्लासची डायरेक्ट टेस्ट केली जाऊ शकत नाही ती इंस्टान्शिएटेड केली जाऊ शकत नाही म्हणून आपण त्याची केवळ डीरहाईवड क्लास द्वारे टेस्ट करतो आणि प्रत्येक वेळी आपल्याकडे डीरहाईवड क्लास असतो तेव्हा आपल्या कडे त्याची टेस्ट घेण्यासाठी एक केस असते आता पॉलीमॉर्फिजम म्हणजे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे हे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्यआहे तर आपल्याला माहित आहे की पॉलीमॉर्फिजम हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये एकतर स्टॅटिक बाइंडिंग आहे किंवा डायनॅमिक बाइंडिंग आहे म्हणून प्रत्येक केससाठी स्वतंत्र टेस्ट आवश्यक आहे किमान स्टॅटिक बाइंडिंग साठी तरी आपल्याला हे माहित आहे की ते कोणत्या मेथड्सनी बाउंड केले जाऊ शकतात परंतु डायनॅमिक बाइंडिंगच्या बाबतीत अनेक क्लासेस मेथड्स असू शकतात अनेक क्लासेसमध्ये ते डायनॅमिक मेथड्स ने बाइंड केले जाऊ शकते आणि म्हणून सर्व बाइंडिंग शोधणे कठीण असू शकते कारण वेगवेगळ्या प्रोग्रामरद्वारे क्लास देखील एक्सटेन्ड केले जाऊ शकतात आता हे उदाहरण पहा जेथे क्लास c मध्ये एक मेथड आहे जी S1 S2 आणि S3 च्या मेथड्स ला माउंट करते म्हणून आपल्याला S2 S3 आणि S1 टेस्ट आणि इंटिग्रेट केल्याशिवाय इंटिग्रेशन टेस्ट करण्यात डिफिकल्टी येईल म्हणून आपण C ची टेस्ट करू शकत नाही म्हणून C क्लास ला सर्विस देणारे सर्व्हर क्लास C क्लायंट क्लास आहे जोपर्यंत या टेस्ट आणि इंटिग्रेशन केल्या जात नाहीत आपण C ची टेस्ट करू शकत नाही त्यामुळे डायनॅमिक बाइंडिंग टेस्ट मध्ये हे काळजी करण्याचे कारण आहे कारण आपल्याला हे माहित नाही की काय बंधने येऊ शकतात फक्त उदाहरण देण्यासाठी प्रोग्राम मध्ये येऊ शकणाऱ्या सर्व डिपेन्डन्सी शोधण्यासाठी आपण फक्त कोड अनालिसिस स्टॅटिस्टिक अनालिसिस वापरू शकत नाही समजा आपल्याकडे क्लास मेंबर आहे आणि नंतर आपल्या कडे एक मेथड आहे तिला बूलियन व्हॅलिडेट पेमेंट म्हणूया तर मेंबरचे इंडियन अकाउंट यूके अकाउंट युरोपियन युनियन अकाउंट किंवा जपानी अकाउंट किंवा इतर कोणतेही अकाउंट असू शकते आणि आपण ते व्हिसा कार्ड अमेरिकन एक्सप्रेस कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे भरू शकतो एकदा का मेथड व्हॅलिडेट पेमेंट कॉल झाली तर फर्स्ट मेंबर जे डीरहाईवड मेंबर्सला बाउंड आहेत ते गोल्ड मेंबर सिल्व्हर मेंबर आणि सामान्य मेंबर याना बाइंड केले जातील तर प्रथम बाइंडिंग आहे जे मेंबर नुसार होऊ शकते आता जेव्हा आपण वर्क मेंबर डॉट व्हॅलिडेट पेमेंटची विनंती करतो तेव्हा बाइंड पेमेंट देखील कार्डमधील अकाउंट पैकी कोणत्याशीही बाइंड होऊ शकते येथे ते 3 आहेत आणि येथे ते 5 आहेत आणि नंतर येथे ते 3 आहेत तर आपल्याकडे टेस्ट साठी 45 पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत आणि आपल्याकडे येथे अधिक पॅरामीटर्स असू शकतात आणि त्यामुळे टेस्ट केसेस ची संख्या वाढू शकते एक शक्यता अशी आहे की आपण पेअर नुसार टेस्ट करू शकतो तर पेअर नुसार टेस्ट करण्यासाठी येथे डायग्रॅम काढली तर आपल्याकडे m प्रमाणे क्लास ऑब्जेक्ट असेल तर हे ऑब्जेक्ट m च्या जागी ठेवले जाऊ शकतात म्हणून ते बाइंड होऊ शकतात तसेच ती मेथड यापैकी कोणत्याहीशी बाइंड होऊ शकते तर आपण पेअर नुसार टेस्ट केसेस कशी डीराईव्ह करू शकतो तर कृपया याचा विचार करा आपण काही वेळापूर्वी पेअर वाईज टेस्ट बद्दल चर्चा केली होती आणि आपण तोच कॉन्टेक्सट येथे वापरू शकतो माझा अर्थ असा आहे कि इथे सेम कॉन्सेप्ट आहे आणि पेअर नुसार टेस्ट केसेस करू शकतो येथे येणारी दुसरी कॉम्पलिकसी अशी आहे की ज्या फंक्शन्स मध्ये व्हॅलू कायमस्वरूपी स्टोअर करण्याची विशेषता नसते तेथे क्लास हे ऍट्रिब्युटस परमनंटली स्टोअर करतो आणि म्हणून आपण क्लास ला स्टेट्स आहेत असे मानू शकतो क्लास ला रिप्रेझेन्ट केले जाऊ शकते प्रोसिजरल प्रोग्रॅम मध्ये क्लास चे स्टेट मॉडेल रिप्रेझेन्ट केले जाऊ शकते आपण मेथड कॉलिंग किंवा वर्क कॉल करून दुसर्या वर्क द्वारे आणि वर्क मधील सर्व पॉसिबल कॉलद्वारे त्याची टेस्ट करू शकतो आपण त्यांचे इंटिग्रेशन टेस्ट करू शकतो परंतु येथे सर्व प्रथम क्लास हे टेस्ट चे युनिट आहे आणि जेव्हा आपण एखाद्या मेथड्स ची टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण हे देखील विचारात घेतले पाहिजे की केवळ एका मेथड्स ची टेस्ट करणे हे सर्व पॉसिबल वे ने दुसर्या मेथड्स चा युझ करणे पुरेसे नाही आपल्याला क्लास च्या वेगवेगळ्या स्टेट मध्ये देखील याची टेस्ट घ्यावी लागेल क्लास ची स्टेट हि स्टेट मॉडेलद्वारे दिली जाते आणि मेथड कॉलवर ऑब्जेक्टची स्टेट कशी बदलते हे देखील दाखवले जाते जेव्हा जेव्हा एखादी मेथड एखाद्या ऑब्जेक्टसाठी कॉल केली जाते तेव्हा काही ऍट्रिब्यूट बदलू शकतात आणि म्हणून ऑब्जेक्टची स्टेट बदलू शकते आणि म्हणून आपल्याला प्रथम एका क्लास चे स्टेट मॉडेल तयार करावे लागेल आणि स्टेट मॉडेल हे विविध स्टेट्स वापरून तयार केले जाऊ शकते इक्विव्हॅलंस क्लास हा इन्स्टन्स व्हेरिएबल्सवर डिफाइन्ड केला जातो तर आपल्याला खरोखर काय माहित असावे की एखाद्या ऑब्जेक्टचे इन्स्टन्स व्हेरिएबल्स ते प्रत्यक्षात स्टेट्स डिफाइन करतात आणि आपण असे म्हणूया की जेव्हा तिथे तीन स्टेट्स असतात तेव्हा व्हेरिएबल 1 2 3 या व्हॅलू एज्युम करू शकते त्यावेळेस इन्स्टन्स व्हॅल्यू 1 किंवा 2 किंवा 3 आहेत म्हणून आपण इन्स्टन्स व्हेरिएबल्स वर इक्विव्हॅलंस क्लास डिफाइन करू शकतो म्हणजे ज्या व्हॅलू साठी क्लास सेम स्टेट ला राहतो म्हणजेच ते समतुल्यआहेत म्हणून आपण इक्विव्हॅलंस क्लास डिफाइन करू शकतो आणि ते आपल्याला क्लास ची स्टेट डिटरमाईन करण्यात मदत करेल आणि एकदा आपल्याकडे जेकबसनचे ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर अभियांत्रिकी ऍडव्होकेट असलेले स्टेट मॉडेल असले कि आपल्या कडे सर्व स्टेट ट्रांझिशन्स कव्हर करण्यासाठी टेस्ट केसेस असणे आवश्यक आहे आणि इतकेच नाही तर प्रत्येक स्टेट मध्ये सर्व मेथड्स टेस्ट केल्या पाहिजेत म्हणून केवळ एकदाच मेथड्स टेस्ट करणे पुरेसे नाही आपल्याकडे सर्व स्टेट्स कव्हर केल्या पाहिजे सर्व स्टेट ट्रांझिशन्स कव्हर करण्यासाठी टेस्ट केसेस डिझाइन केली आहेत आणि नंतर प्रत्येक स्टेटमध्ये आपल्याला मेथड्स टेस्ट करण्याची आवश्यकता आहे तर हे स्टेट मॉडेलचे एक उदाहरण आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या स्टेट ट्रान्झिशन द्वारे ऑब्जेक्टने डिफरंट स्टेट गृहीत धरण्याची आवश्यकता आहे आणि नंतर आपल्याला प्रत्येक स्टेटमध्ये मेथड्सची संपूर्ण टेस्ट करणे आवश्यक आहे परंतु नंतर आपल्याकडे अनेक क्लास असल्यास प्रत्येकाची स्वतःचची स्टेट आहे प्रत्येक क्लास कसा बनवायचा असे एज्युम करा की डिफरंट स्टेटसाठी स्टेटची डिफरंट संभाव्य कॉम्बिनेशन आहेत म्हणजे हा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे कारण आपण यापुढे प्रत्येक क्लास मध्ये स्वतंत्रपणे एका क्लास साठी मेथड्स वापरणार नाही आपण येथे युझ केस सुरू करत आहोत असे अनेक क्लास आहेत जेथे आपण फक्त एका क्लास ची मेथड वापरत असतो आणि नंतर तेथे इतर मेथड्स आपोआप कॉल केल्या जातात त्यामुळे आपल्याला असे करणे कदाचित शक्य होणार नाही अशा परिस्थितीत सर्व पॉसिबल स्टेट्स पार करणे सोपे नाही तर स्टेट कंट्रोलचे स्थान संपूर्ण ऑब्जेक्ट ओरिएंटेड ऍप्लिकेशनवर डिस्ट्रिब्युट केले जाते ज्यामध्ये प्रत्येक क्लास चे स्वतःचे असे स्टेट मॉडेल असते परंतु आपण येथे एका क्लासची मेथड म्हणत आहोत आणि म्हणून सर्व क्लासच्या सर्व स्टेट्सचा समावेश करणे कठीण होऊ शकते परंतु टेस्ट कव्हरेज अनालिसिस बद्दल आपण काय पाहिले प्रोसिजरल प्रोग्रामच्या संदर्भात टेस्ट कव्हरेज चे अनालिसिस काय असते स्टेटमेंट कव्हरेज कंडिशन कव्हरेज ब्रँच कव्हरेज पाथ कव्हरेज इत्यादींसह टेस्ट कव्हरेज अनालिसिस ची अनेक उदाहरणे आपण येथे पाहिली आहेत परंतु ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामच्या बाबतीत ते टेस्ट कव्हरेज मेट्रिक्स होल्ड करतात का दुर्दैवाने नाही त्यामुळे टेस्ट कव्हरेज मेट्रिक आपल्याला त्या मेट्रिक्सची कॉम्प्युटेंशन करून आपण किती चांगल्या प्रकारे टेस्ट केली आहे हे टेस्ट करण्यासाठी मदत करते तर टेस्ट कव्हरेज मेट्रिक सामान्यत इंटरेस्ट असलेले किती एलिमेंट समाविष्ट आहेत याद्वारे डिफाइन केले जाते ते एलिमेंट स्टेटमेंट असू शकतात नंतर आपल्या कडे स्टेटमेंट कव्हरेज असू शकते एलिमेंट ब्रँच असू शकतात आणि नंतर आपल्या कडे ब्रँच कव्हरेज असू शकते जर आपण याचा स्पष्टपणे विचार केला तर स्टेटमेंट कव्हरेज हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामसाठी योग्य कव्हरेज मेट्रिक नाही कारण आपण आधीच सांगितले होते की जरी एखादे स्टेटमेंट हे आधीच एकदा कव्हर केलेल्या बेस क्लासच्या संदर्भात कव्हर केले असले तरी नंतर डीरहाईवड केलेल्या क्लास संदर्भात पण ती गरजेची आहे त्याची पुन्हा टेस्ट घ्यावी लागेल तर केवळ स्टेटमेंट कव्हर केले गेले आहे असे म्हणणे पुरेसे नाही कारण इनहेरिटेन्स हिरारची आणि इनहेरिटेन्स मिळालेल्या मेथड्स ज्यांची पुन्हा टेस्ट करणे आवश्यक आहे म्हणून फक्त स्टेटमेंट कव्हरेज असणे प्रत्येक स्टेटमेंट एकदाच एक्झेक्युट केले जाणे या सर्व गोष्टींचा फारसा अर्थ नाही कारण त्याची टेस्ट करणे या अर्थाने बेस क्लासचा कॉन्टेक्सट डीरहाईवड क्लास मध्ये विधान योग्यरित्या वर्क करत असल्याची हमी देत नाही त्याला पुन्हा डीरहाईवड क्लास मध्ये एक्झेक्युट करावे लागेल आणि म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामच्या संदर्भात सिम्पल स्टेटमेंट कव्हरेज हे मिनिंगलेस आहे तर मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्सच्या संदर्भात योग्य कव्हरेज निकष काय आहे हे अजूनही संशोधनाचे क्षेत्र आहे बरेच परिणाम बाहेर येत आहेत परंतु नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामसाठी योग्य टेस्ट कव्हरेज मेट्रिक काय असू शकते याबद्दल आपण स्वतःचे अनुमान काढू शकतो आता टेस्ट प्रक्रियेच्या स्ट्रॅटेजि चे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम्समध्ये मेथड्स खूप लहान असतात कारण त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामचे वैशिष्ट्यआहे आपण खूप लहान मेथड्स लिहितो आणि नंतर आपल्याकडे हा इनहेरिटेन्स असतो आणि नंतर वेगवेगळ्या क्लास मध्ये मेथड कोलॅबोरेशन असते आणि त्याच क्लास मध्ये मेथड्सचा कल असतो लहान आणि कॉम्लेक्सईटी टेस्ट मेथड्समधून क्लास किंवा रिलेशन कडे वळते कारण मेथड्स लहान आहेत त्यामुळे बग्स असण्याची फारशी शक्यता नाही क्लास रिलेशन असोसिएशन इंटिग्रेशन इनहेरिटेन्स इत्यादींमध्ये बग असण्याची शक्यता जास्त असते या संदर्भात आपल्याला एखाद्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमची त्याच्या डिझाइन मॉडेलद्वारे टेस्ट करावी लागेल कारण क्लास रिलेशन वगैरे डिझाईन मॉडेलच्या सहाय्याने दर्शविले जातात आणि म्हणून ट्रॅडिशनल कोड बेस्ड टेस्ट व्हाईट बॉक्स टेस्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामसाठी कमी महत्त्वाची असते त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे डिझाइन बेस्ड टेस्ट ज्याला ग्रे बॉक्स टेस्ट म्हणतात ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामसाठी खूप महत्वाचे आहे कारण क्लास रिलेशन मध्ये बग्स असण्याची शक्यता जास्त असते जी मेथड बॉडीमध्ये न राहता डिझाइन मॉडेल वापरून दर्शविली जाते इंटिग्रेशन टेस्ट म्हणजे काय जर तुम्हाला प्रोसिजरल वर्क आठवत असेल तर आपल्या कडे डिझाईन हिरारची आहे मॉड्यूल हिरार्चिकली प्रेझेंट आहेत आणि त्यावर आधारित आपल्या कडे मिक्सड इंटिग्रेशन च्या टॉप डाउन बॉटम या स्ट्रॅटेजी आहेत परंतु येथे दुर्दैवाने ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राममध्ये डिझाइन हिरार्चिकल नाही ऑब्जेक्ट हे अतिशय आर्बिट्ररी मेथड्स ने इंटरॅक्ट करतात इंटिग्रेशन टेस्ट स्ट्रॅटेजी देखील डिफरंट आहेत आपल्या कडे थ्रेड बेस्ड इंटिग्रेशन आहे तर इव्हेंटला रिप्लाय देण्यासाठी आवश्यकतेनुसार आपण क्लास इंटिग्रेशन करतो एका क्लास वर एक मेथड कॉल केली जाते आणि नंतर त्या मेथड ने इतर क्लास मेथड्स कॉल करणे आवश्यक आहे म्हणून आपल्याला ते इंटिग्रेट करणे आवश्यक आहे ज्याला थ्रेड बेस्ड टेस्ट म्हणतात किंवा वन्स युज्ड केस एक्झेक्युट झाल्यानंतर वापरलेले टेस्ट असे म्हणतात आपल्याला ते क्लास आणि नंतर क्लस्टर टेस्ट इंटिग्रेट करण्यासाठी वेगवेगळ्या क्लास साठी कोणत्या मेथड्स पार्टीसिपेट होतात हे बघावे लागेल त्यामुळे कोलॅबोरेट करणारे वेगवेगळे क्लास प्रथम इंटिग्रेट केले जातात इथल्या इंटिग्रेट च्या स्ट्रॅटेजि देखील प्रोसिजरल वर्क प्रोग्रॅम पेक्षा डिफरंट आहेत तर येथे आता आपली वेळ संपत आली आहे आपण इथेच थांबूया